शुभ दुपार

आता चला आणखी एक प्रकारचा प्रोजेक्ट एस्टिमेशन टेक्निक घेऊया जे हॉलस्टिडचे सॉफ्टवेअर सायन्स आहे जे ऍनालीटीकल एस्टिमेशन टेक्निक आहे पहा आपण प्रोजेक्ट एस्टिमेशन टेक्निक सुरू केले आम्हाला हे समजले आहे की टेस्टिंग एस्टिमेशन टेक्निक प्रथम क्रमांकाचे इम्पिरिकल एस्टिमेशन नंतर हयूरिस्टिक एस्टिमेशन आणि ऍनालीटीकल एस्टिमेशन नुसार 3 मेन इम्पॉर्टन्ट कॅटेगरी आहेत आम्ही आधीच इम्पिरिकल एस्टिमेशन यावर चर्चा केली आहे सामान्यत इम्पिरिकल एस्टिमेशन प्रोजेक्ट एज्युकेटेड गेस एस्टिमेशन लावण्यावर आधारित असतो प्रोजेक्ट पॅरामीटरमध्ये प्रोजेक्टमध्ये साईज एस्टेरासारखे डिफरेंट पॅरामीटर्स आहेत प्रथम इम्पिरिकल एस्टिमेशन नुसार प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्ट पॅरामीटर्स कशा आहेत याविषयी एज्युकेटेड एस्टिमेशन गेस आणि नंतर हळूहळू ते डिसिजन घेतात एफोर्ट कॉस्ट इत्यादिसारख्या इतर पॅरामीटर्सचे एस्टिमेशन लावतात तर येथे मुळात हे टेक्निक डिफरेंट प्रोजेक्ट पॅरामीटर्सचा इनिशिअल एज्युकेटेड एस्टिमेशन लावण्यावर आधारित आहे आणि नंतर ते इतर कोणते पॅरामीटर्स आहेत याची कॅल्कुलेट आणि रिफाइन करतात तर इम्पिरिकल एस्टिमेशन टेक्निकची उदाहरणे म्हणजे एक्स्पर्ट जजमेंट टेक्निक आणि डेल्फी टेक्निक आम्ही आधीच्या वर्गांमध्ये एक्स्पर्ट जजमेंट टेक्निक आणि डेल्फी टेक्निक याबद्दल चर्चा केली आहे पुढील कॅटेगरी म्हणजे हयूरिस्टिक एस्टिमेशन तर हे टेक्निक असे गृहीत धरते की वेगवेगळ्या प्रोजेक्ट पॅरामीटर्समधील अस्तित्त्वात असलेले रिलेशनशिप काही मॅथेमॅटिकल एक्सप्रेशनचा उपयोग करून सॅटिसफॅक्टरीपणे मांडले जाऊ शकते तर हे एस्टिमेशन टेक्निक हे असे मानले जाते यावर आधारित आहे की ते कोणत्या रिलेशनशिप मॉडेलिंग करू शकतात अशा डिफरेंट प्रोजेक्ट पॅरामीटर्समध्ये ते अस्तित्त्वात असलेले काय रिलेशनशिप आहेत काही योग्य मॅथेमॅटिकल एक्सप्रेशनचा उपयोग करून ते व्यक्त केले जाऊ शकतात आणि आपण नंतर रिफाइन किंवा अधिक ऍक्युरेट एस्टिमेशन मिळविण्यासाठी कोणते मल्टीप्लायर किंवा कॉस्ट ड्रायव्हर्स वापरुन त्यांना रिफाइन करू शकता कोकोमो मॉडेलची उदाहरणे आहेत या बेसिक कोकोमो इंटरमीडिएट कोकोमो कंप्लिट कोकोमो किंवा डिटेल कोकोमो आणि कोकोमो २ सारख्या हयूरिस्टिक एस्टिमेशन नुसार आम्ही विविध प्रकारचे कोकोमो मॉडेल पाहिले आहेत म्हणून या सर्व गोष्टी आपण मागील वर्गांमध्ये पाहिल्या आहेत

मग पुढील कॅटेगरी ऍनालीटीकल एस्टिमेशन आहे ऍनालीटीकल एस्टिमेशन खालील संकल्पनेवर आधारित आहे या टेक्निकमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर काही बेसिक अजमशनसह स्टार्टींग करुन आवश्यक परिणाम मिळविते तर प्रोजेक्ट पॅरामीटर्सच्या डिफरेंट गोष्टींबद्दलचे अजमशन परंतु आम्ही यापूर्वी पाहिलेल्या इम्पिरिकल आणि हयूरिस्टिक एस्टिमेशन शिवाय ऍनालीटीकल टेक्निक त्यांच्याकडे काही सायंटिफिक बेसिस आहेत या टेक्निकचा काही सायंटिफिक बेसिस आहे तर या अजमशन अस्पष्ट धारणा नाहीत तर त्या सर्व अजमशन किंवा डिफरेंट इक्वेशन किंवा डिफरेंट पद्धती या टेक्निकमध्ये वापरल्या जातील त्यांच्याकडे कोणत्या सायंटिफिक बेसिसवर काही निश्चित आहे आणि या कॅटेगरी अंतर्गत आपल्याला असे एक उदाहरण ऍनालीटीकल एस्टिमेशन टेक्निकच्या अंतर्गत येत आहे जे हॉलस्टिडचे सॉफ्टवेअर सायन्स म्हणून ओळखले जाते तर आज आम्ही हॉलस्टिडच्या सॉफ्टवेअर सायन्सबद्दल चर्चा करूया की डिफरेंट प्रोजेक्ट पॅरामीटर एस्टिमेशनसाठी ते डिफरेंट कसे वापरले जाऊ शकते हॉलस्टिडचे सॉफ्टवेअर सायन्स विशेषत सॉफ्टवेअर मेंटेनन्स एफोर्टच्या एस्टिमेशनसाठी उपयुक्त आहे सॉफ्टवेअर उपयोजित झाल्यानंतर ते वापरात आणल्यानंतर पुढील टप्पा मेंटेनन्स आहे तर मेंटेनन्स दरम्यान किती एफोर्ट कसे करावे खूप एफोर्ट करावे लागतील जेणेकरुन त्या गोष्टींचा सहज एस्टिमेशन हॉलस्टिड सॉफ्टवेयर सायन्स वापरुन करता येतो तर विशेषत हॉलस्टिड सॉफ्टवेअर सायन्स सॉफ्टवेअर मेंटेनन्स एफोर्टच्या एस्टिमेशनसाठी बरेच योग्य आहे हे टेक्निक आऊटपरफॉर्म सॉफ्टवेअर मेंटेनन्स करण्याच्या एफोर्टशी संबंधित इम्पिरिकल आणि हयूरिस्टिक एस्टिमेशन दोन्हीपेक्षा अधिक प्रभावी आहे म्हणून सॉफ्टवेअर मेंटेनन्स इनपुटशी संबंधित ते चांगले परिणाम देते हे एफोर्ट आणि कॉस्ट वगैरे सारख्या डिफरेंट पॅरामीटर्सचा अधिक ऍक्युरेट एस्टिमेशन लावते आम्ही इम्पिरिकल आणि हयूरिस्टिक एस्टिमेशन पाहिले त्या मागील दोन टेक्निकपेक्षा हे चांगले परिणाम देते

मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की हॉलस्टिड सॉफ्टवेयर सायन्स हे एखाद्या ऍनालीटीकलचे टेक्निक आहे की एखाद्या प्रोजेक्टच्या साईजमान डेव्हलपमेंट एफोर्ट डेव्हलपमेंट टाईम प्रोग्रामचा व्हॉल्युम आणि इतर कोणत्या गोष्टी कोणत्या पॅरामीटर्ससाठी दिसतील यासारख्या अन्य पॅरामीटर्सचा एस्टिमेशन लावावा याचा एस्टिमेशन लावता येतो हॉलस्टिड त्यांनी एफोर्ट कॉस्ट इत्यादिचा एस्टिमेशन लावण्यासाठी काही प्रिमिटिव्ह प्रोग्राम पॅरामीटर्स वापरला आहे तर त्याने एस्टिमेशन उद्देशासाठी कोणते प्रिमिटिव्ह प्रोग्राम पॅरामीटर्स वापरले आहेत त्याने दोन महत्त्वाचे वापरले आहेत प्रिमिटिव्ह प्रोग्रामचे पॅरामीटर्स एक ऑपरेटरची नंबर आणि दोन ऑपरेशन्सची नंबर तर ऑपरेटरची नंबर आणि ऑपरेशन्सची नंबर वापरून कोणताही मॅनेजर प्रोग्राम मॅनेजर प्रत्येक प्रोजेक्टसाठी काही विशिष्ट पॅरामीटर्सचा एस्टिमेशन घेऊ शकतो कोणत्या पॅरामीटर्सचा एस्टिमेशन लावला जाऊ शकतो पुढील पॅरामीटरचा एस्टिमेशन लावला जाऊ शकतो हॉलस्टिड सॉफ्टवेयर सायन्सचा वापर करून तुम्ही टोटल प्रोग्राम लेन्थ पोटेंशिअल मिनिमम व्हॉल्युम अक्चुअल व्हॉल्युम प्रोग्राम मात्रा प्रोग्रामची लँग्वेज लेवल प्रोग्राम डेव्हलोप प्रोग्राम करण्यासाठी कॉस्ट केले जाणारे एफोर्ट आणि शेवटी किती डेव्हलोप होईल याचा एस्टिमेशन लावण्यासाठी तुम्ही एक्सप्रेशन मिळवू शकता तो प्रोग्राम डेव्हलोप करण्यासाठी डेव्हलोप टाईमची आवश्यकता असेल जेणेकरून त्याचा एस्टिमेशन देखील येऊ शकेल तर हॉलस्टिड सॉफ्टवेयर सायन्स प्रदान करते किंवा हॉलस्टिड सॉफ्टवेयर सायन्स वापरुन आपण या पॅरामीटर्सचे एस्टिमेशन काढण्यासाठी या पॅरामीटर्सचे एक्सप्रेशन मिळवू शकता हॉलस्टिडचे सॉफ्टवेअर सायन्स कसे वर्क करते ते आता पाहूया दिलेल्या प्रोग्रामसाठी इटा 1 प्रोग्राममध्ये वापरल्या जाणार्या युनिक ऑपरेटरची नंबर असू द्या आणि 2 प्रोग्राममध्ये वापरल्या जाणार्या युनिक ऑपेरंड नंबर असू द्या एन 1 प्रोग्राममध्ये वापरल्या जाणार्या टोटल ऑपरेटरची नंबर असू शकेल आणि एन 2 प्रोग्राममध्ये टोटल ऑपरेशन्स 2 आहेत मुळात एटा 1 आणि एटा 2 हे युनिक ऑपरेन्स अंडर युनिक ऑपेरंड आहेत तर एन 1 आणि एन 2 हे प्रोग्राममध्ये वापरले जाणारे टोटल नंबर ऑफ ऑपरेटर आणि ऑपरेंड आहेत यासह आम्ही मागील स्लाइडमध्ये ओव्हरऑल प्रोग्राम लेन्थ पोटेंशिअल मिनिमम व्हॉल्युम अक्चुअल व्हॉल्युम लेवल लँग्वेज लेवल एफोर्ट आणि डेव्हलोपमेंट टाईम इत्यादि यासारख्या पॅरामीटर्सचे एक्सप्रेशन मिळवू शकतो आता या टर्मचा वापर करून आपण कसे एस्टिमेशन लावू शकतो ते पाहू आणि व्हॉल्युम आणि प्रोग्राम लेन्थ वगैरे सारख्या डिझायर पॅरामीटर्सचे एक्सप्रेशन कसे मिळवू शकतो ते पाहू एक्सप्रेशन जाणून घेण्यापूर्वी प्रथम आपण काही गाईडलाईन पाहूया ज्या आपल्याला युनिक ऑपरेशन्स युनिक ऑपरेटर इत्यादि आयडेंटिफाय मदत करतील ऑपरेटर आयडेंटिफायसाठी हे वापरू शकतील गाईडलाईन आहेत असे म्हटले आहे की असाईनमेंट ऑपरेटर अरीथमॅटिक ऑपरेटर आणि लॉजिकल ऑपरेटर ते ऑपरेटर म्हणून काउंट केले जातात म्हणून असे सर्व असाइनमेंट ऑपरेटर अरीथमॅटिक ऑपरेटर जसे की प्लस मायनस एस्टेरा आणि लॉजिकल ऑपरेटर जे ते वापरता येतील ते ऑपरेटर म्हणून काउंट केले जातात त्याचप्रमाणें अरीथमॅटिक एक्सप्रेशनमध्ये जिथे प्यारेंथेसिस आहे प्यारेंथेसिस पेयेंर तसेच ब्लॉक बिगिन आणि एन्ड पेयेंर सिंगल ऑपरेटर मानली जाते तर जर तेथे पेयेंर ऑफ प्यारेंथेसिस किंवा एन्ड ब्लॉकपासून बिगिन होणारा ब्लॉक असेल तर सॉरी बिगिन ब्लॉक देखील असेल आणि एन्ड ब्लॉक देखील दोन ऑपरेटर नव्हे तर सिंगल ऑपरेटर म्हणून गणला जाईल त्याचप्रमाणे जर आपण लेबले वापरत असाल तर एक लेबल एक ऑपरेटर लेबल देखील ऑपरेटर मानला जातो तर तो Goto स्टेटमेंटचे टार्गेट म्हणून वापरला जातो तर जर आपण Goto स्टेटमेंट वापरत असाल आणि टार्गेट हे लेबल केलेले असेल तर लेबल देखील ऑपरेटर म्हणून गणले जाईल if then else endlif आणि while do do while तर ते सिंगल ऑपरेटर म्हणून देखील मानले जातील स्टेटमेंट टर्मिनेशन ऑपरेटर सारखा सीक्वेन्स आपण सेमीकोलन वापरत असल्याचे स्टेटमेंट टर्मिनेटर सारख्या सीक्वेन्स ऑपरेटर तुम्ही बर्याचदा सी प्रोग्राम एस्टेरा मध्ये पाहिले असावेत जे सेमीकोलन ने एन्ड होते आणि ही स्टेटमेन्ट एन्ड सेमीकोलन असतात तर येथे सेमीकॉलन ऑपरेटरला सिंगल ऑपरेटर म्हणूनही मानले जाते फंक्शन कॉल स्टेटमेंटमधील फंक्शनल स्टेटमेंटमधील फंक्शनचे नाव ऑपरेटर मानले जाते कृपया लक्षात ठेवा जेव्हा आपण एखाद्या फंक्शनला फंक्शन कॉलसाठी कॉल करता तेव्हा फंक्शन कॉल स्टेटमेंटमध्ये ऑपरेटर म्हणून देखील मानले जाते सबरूटीन डिक्लेरेशन आणि चल डिक्लेरेशनमध्ये त्या ऑपरेंड्सचा समावेश करतात तर आता आपण ऑपरेटर काय आहेत याबद्दल काही गाईडलाईन पाहिली आहेत आता आपण ऑपरेशन्स ओळखण्यासाठी गाईडलाईन सूचना पाहू तर सबरूटीन डिक्लेरेशन जेव्हा आपण सबरूटीन डिक्लेरेशन करीत आहात तेव्हा सबरूटीन डिक्लेरेशन आणि व्हेरिएबल डिक्लेरेशन त्यामध्ये ऑपरेशन्स असतात फंक्शन डेफिनेशन मधील फंक्शन नेम ऑपरेटर म्हणून नॉट कॉउंटेड आहे कृपया लक्षात ठेवा आपण फंक्शन डेफिनेशन करीत असताना फंक्शनचे नेम ऑपरेटर म्हणून कॉउंट केले जात नाही तर त्याचप्रकारे फंक्शन कॉलचे अर्ग्युमेण्ट ऑपरेंड्स मानले जातात जेव्हा जेव्हा तुम्ही फंक्शनमध्ये अर्ग्युमेण्ट ठेवता तेव्हा फंक्शन कॉलच्या अर्ग्युमेण्ट कॉल करा म्हणजे त्यांना ऑपरेंड्स समजले जाते तथापि जर फंक्शन डिक्लरेशन स्टेटमेंटमधील एखाद्या फंक्शनची पॅरामीटर लिस्ट ऑपरेंड्स मानली गेली नाही आपण फंक्शन डिक्लेरेशन करीत असताना जर आपण फंक्शन डिक्लेरेशनमध्ये उपस्थित असलेल्या पॅरामीटर्सची लिस्ट ठेवत असाल तर तिथे ऑपरेंड म्हणून गणले जात नाही आम्हाला कॉमन लँग्वेज प्रोग्रामिंग लँग्वेज सी एक पॉसिबल ऑपरेटर काय करावे याची लँग्वेज पाहूया म्हणून हे आपले ब्रॅकेट स्केयेर ब्रॅकेट डॉट स्टार प्लस इत्यादि सारख्या पॉसिबल ऑपरेटर आहेत सीएएसई सारख्या महत्त्वाचे शब्द आहेत CASE DEFAULT IF ELSE IFELSE IF ELSE स्टेटमेंट आणि स्विच WHILE Do इ ही सर्व उदाहरणे सी मध्ये ऑपरेटर व्हॅलिड ऑपरेटर आहेत जोपर्यंत या हॉलस्टिडच्या सॉफ्टवेअर सायन्सचा संबंध आहे ऑपरेन्डस हे व्हेरिएबल्स आणि कॉन्स्टन्ट्स आहेत जे ऑपरेटरमध्ये एक्सप्रेशनमध्ये वापरले जात आहेत तर एक एक्सप्रेशन मध्ये आहे ऑपरेटर मध्ये ऑपरेटर आपण एक्सप्रेशन मध्ये ठेवत असताना ऑपरेटर आपण एक्सप्रेशन ठेवत असताना तर आपण ऑपरेशन्सचा देखील विचार केला पाहिजे ऑपरेन्ड्स हे व्हेरिएबल्स ऑपरेन्ड्स ऑपरेटर डिफाइन करू देते कारण आपण सर्वांनी आधीच डिफाइन केले आहे चला आपण ऑपरेंड्सची डिफाइन करू या ऑपेरेन्ड्स हे व्हेरिएबल्स आणि कॉन्स्टन्ट्स आहेत जे ऑपरेटरसमवेत एक्सप्रेशन्स मध्ये वापरण्यात येत आहेत तर ऑपरेटरंबरोबरच आपण एक्सप्रेशनमध्ये कोणते व्हेरिएबल आणि कॉन्स्टन्ट्स वापरत आहात हे ते ऑपरेटर म्हणून मानतात लक्षात ठेवा डिक्लेरेशनमध्ये व्हेरिएबलची नेम दिसतील ती ऑपरेन्ड म्हणून मानली जात नाहीत जर आपण डिक्लेरेशनमध्ये काही व्हेरिएबल नेम वापरत असाल तर ती ऑपरेन्ड म्हणून मानली जात नाहीत आम्ही ऑपरेटर आणि ऑपरेंड्सच्या आयडेंटिफायसाठी दिलेली गाईडलाईन आहेत आता हे उदाहरण घेऊ मी एक स्मॉल एक्सप्रेशन देतो म्हणजे a इक्वल टू एम्परसँड ब आहे तर या उदाहरणात आपण पाहु शकतो की a आणि b ऑपेरेन्ड्स आहेत तर एम्परसँड साइन आणि सेमीकोलन इक्वल टू हे ऑपरेटर आहेत ab त्याचप्रमाणे जर फंक्शन कॉल स्टेटमेंट फंक्शन 'A 'B' असेल तर या फंक्शनमधे हे फंक्शन नेम फंक असेल तर 'A'आणि 'B' मधील हा कॉमा उपस्थित असेल आणि सेमीकोलन ऑपरेटरला हे ऑपरेटर मानले जातील तर व्हेरिएबल्स 'A' आणि 'B' त्यांना ऑपरेंड्स मानले जाते अशा प्रकारे प्रोग्राम दिल्यावर आपण ऑपरेटर सहज ओळखू शकाल आणि ऑपरेशन्समुळे या व्हॉल्यूम एफोर्ट आणि टाईम वगैरेची एक्सप्रेशन कशी मिळवावी हे मदत होईल funcab आता लेन्थ आणि व्होकॅब्युलरी म्हणून ओळखल्या जाणार्या दोन महत्वाच्या गोष्टी डिफाइन करू या प्रोग्रामची लेन्थ हॉलस्टिड द्वारे डिफाइन केली गेली आहे जी सर्व ऑपरेटर आणि प्रोग्राम मधील सर्व ऑपरेशन्सच्या टोटल युजेस प्रमाण देते प्रोग्रामची लेन्थ खालीलप्रमाणे डिफाइन केली आहे हॉलस्टिडने डिफाइन केल्यानुसार प्रोग्रामची लेन्थ ते काय करते ते काय करते हे प्रोग्राममधील सर्व ऑपरेटर आणि ऑपरेशन्सच्या टोटल युजेसचे प्रमाणित करते आम्ही यापूर्वी एन 1 एन 2 आणि एटा 1 आणि 2 घेतला आहे कृपया मी रिकॅलिन्ग करत आहे तर एटा 1 म्हणजे काय इटा 1 प्रोग्राममध्ये वापरल्या जाणार्या युनिक ऑपरेटरची नंबर असू शकेल आणि 2 प्रोग्राममध्ये वापरल्या जाणार्या युनिक ऑपरेटरची नंबर असू शकेल आणि एन 1 ऑपरेटर्सची टोटल नंबर असेलएन 2 टोटलएन असा टोटल1 ऑपरेटर्सची नंबर असेल प्रोग्राममध्ये वापरलेले तर एन 2 प्रोग्राममध्ये वापरल्या गेलेल्या टोटल नंबर ऑफ ऑपरेशन्सची आहे यासह आपण सहजपणे कार्य करू शकतो आणि ऑपरेन्ड्स कसे निवडावेत ऑपरेशन्स आणि ऑपरेटर कसे आयडेंटिफाय करावे याबद्दल गाईडलाईन पाहिल्या आहेत आपण हे एन 1 आणि एन 2 वापरुन लेन्थ डिफाइन करू शकतो म्हणून लेन्थ एन 1 प्लस एन 2 च्या बरोबरीने परिलँग्वेज नुसार आहे कारण हल्स्टेडनुसार प्रोग्रामची लेन्थ डिफाइन केली जाते किंवा टोटलपरिमाण मोजते सर्व ऑपरेटर आणि ऑपरेंडचा युजेस फक्त ऑपरेटर आणि ऑपरेंड जोडा तर हे देईल म्हणून एन इक्वल टू एन 1 प्लस एन 2 असेल प्रोग्राम व्होकॅब्युलरी ही डिफाइन केलेली आहे युनिक प्रोग्रामर आणि ऑपरेंड नसून प्रोग्राममध्ये वापरल्या जाणार्या युनिक ऑपरेटर आणि ऑपरेंडची नंबर हे प्रोग्राममध्ये वापरल्या जाणार्या युनिक ऑपरेटर आणि ऑपरेशन्सची नंबर म्हणून डिफाइन केले गेले आहे म्हणून प्रोग्रॅमची व्होकॅब्युलरी एटा समान म्हणजे किती आणि प्लस १ म्हणजेच प्रोग्राममध्ये वापरली जाणारी युनिक ऑपरेटर तसेच प्रोग्राममध्ये वापरल्या जाणार्या युनिक ऑपरेशन्सच्या नंबरइतकीच आहे तर अशाप्रकारे आम्ही हॉलस्टिडच्या सॉफ्टवेअर सायन्सचा वापर करून एखाद्या पर्टिक्युलर प्रोग्रामसाठी किती लेन्थ आणि व्होकॅब्युलरी काढू शकतो याचा एस्टिमेशन लावू शकतो पुढील पॅरामीटर प्रोग्राम व्हॉल्यूम आहे आपण प्रोग्राम व्हॉल्यूम कसे डिफाइन करीत आहोत प्रोग्रामरची लेन्थ ऑपरेटर्स आणि ऑपरेंड्सची चॉईस कशी वापरली यावर अवलंबून असते प्रोग्रामची लेन्थ प्रोग्राममध्ये वापरलेल्या ऑपरेटर आणि ऑपरेंडच्या चॉईस वर अवलंबून असते दुसर्या शब्दांत त्याच प्रोग्रामिंग प्रॉब्लेमसाठी लेन्थ प्रोग्रामिंग स्टाईलवर अवलंबून असते कारण डिफरेंट प्रोग्रामर वेगवेगळ्या स्टाईल वापरुन ते प्रोग्राम लिहित असतात तर त्याच त्याच प्रॉब्लेमसाठी त्याच प्रोजेक्टसाठी त्याच प्रोग्रामिंग प्रॉब्लेमसाठी लेन्थ प्रोग्रामरने निवडलेल्या प्रोग्रामिंग स्टाईलवर अवलंबून असेल जेव्हा विविध प्रोग्रामिंग लँग्वेज वापरल्या जातात तेव्हा अशा प्रकारच्या प्रॉब्लेमसाठी या प्रकारच्या अवलंबित्वाची लेन्थचे डिफरेंट उपाय केले जातात जेव्हा प्रोग्रामिंग लँग्वेज डिफरेंट वापरल्या जातात तरीही प्रॉब्लेम कोडेड करणे आवश्यक असते जेणेकरून वेगवेगळ्या मेजर तयार होतील लेन्थचे डिफरेंट व्हॅल्यू जेव्हा विविध प्रोग्रामिंगद्वारे डिफरेंट प्रोग्रामिंग लँग्वेज वापरली जातात तेव्हा अशा प्रकारच्या प्रॉब्लेमसाठी या प्रकारच्या डिपेंडेंसीची आवश्यकता असते प्रोग्रामचा साईज दर्शविताना वापरलेली प्रोग्रामिंग लँग्वेज विचारात घेणे आवश्यक आहे अशाप्रकारे प्रोग्रामचा साईज व्यक्त करताना आपल्याला काय करावे लागेल प्रोग्रामिंग लँग्वेज जी वापरली जाते ती विचारात घेणे आवश्यक आहे प्रोग्राम व्हॉल्यूम टर्म व्ही इक्वल टू लॉग 2 eta द्वारे स्पेसिफाय केला जातो जो आणि एनआपणास माहित आहे एन ची टोटल नंबर म्हणजे प्रोग्राम व्हॉल्यूम म्हणजे आपण म्हणतो आणि एन आपण पाहिले आहे एन हा एन1 प्लस एन आहे जेथे एटा आहे म्हणजेच टोटल ऑपरेटर व ऑपरेशन्स वापरल्या जातात जेथे एटा इक्वल टू 1 प्लस एटा 2 इतकेच आहे की वापरल्या गेलेल्या ऑपरेटर आणि ऑपरेशन्सची टोटलनंबर आहे तर प्रोग्रॅम व्हॉल्यूम V या टर्म द्वारे स्पेसिफाय केले जाईल जे N इक्वल टू लॉग 2 एटा असेल प्रोग्रामची एन्कोडिंग करण्यासाठी आवश्यक बिट्सची मिनिमम नंबर असल्यास प्रोग्राम व्हॉल्यूम व् याची कल्पना आहे तर व्ही द्वारा स्पेसिफाय केलेल्या प्रोग्राम एन्कोड करण्यासाठी आवश्यक बिट्सची मिनिमम नंबर किती आहे तर डिफरेंट आयडेंटिफायर विशिष्ट रिपरसेंटेशन करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे आम्हाला कमीतकमी लॉग2 एटा नंबर ऑफ बिट्सची आवश्यक आहे जिथे एटा प्रोग्राम व्होकॅब्युलरी आहे म्हणून व्हॉल्यूम व्ही हे कशाचे रिपरसेंटेशन करते वापरलेल्या प्रोग्रामिंग लँग्वेजच्या प्रभावाची अप्रॉक्सिमेटली कंपनसेटिंग करुन प्रोग्रामचा साईज म्हणून आपण वापरलेल्या प्रोग्रामिंग लँग्वेजच्या परिणामाची कंपनसेटिंग करण्यासाठी डिफरेंट प्रोग्रामिंग लँग्वेज वापरत असल्यास आपण प्रोग्रामच्या साईजचे रिपरसेंटेशन करणारी V वापरु शकता म्हणून व्हॉल्यूम V वापरल्या जाणार्या विविध प्रोग्रामिंग भाषांच्या प्रभावाची अप्रॉक्सिमेटली कंपनसेटिंग करुन प्रोग्रामच्या या साईजचे रिपरसेंटेशन करते

पुढील टर्म ज्याची आपण चर्चा करावी ती म्हणजे प्रोग्राम पोटेंशिअल मिनिमम व्हॉल्युम आम्ही आधीपासून साधे व्हॉल्युम पाहिले आहेत आता पोटेंशिअल मिनिमम व्हॉल्यूम पाहू व्ही स्टार म्हणून दर्शविलेले पोटेंशिअल मिनिमम व्हॉल्युम हे सर्वात संक्षिप्त प्रोग्रामचे व्हॉल्यूम म्हणून डिफाइन केले गेले आहे ज्यात प्रोग्राम केला जाऊ शकतो तर सर्वात सक्सिनट प्रोग्राम ज्यामध्ये प्रोग्राम कोड केला जाऊ शकतो तो व्ही स्टारवर दर्शविला जातो किंवा पोटेंशिअल मिनिमम व्हॉल्युम म्हणून ओळखला जातो उदाहरणार्थ मिनिमम व्हॉल्यूम प्राप्त होतो ते आपण पाहू मिनिमम व्हॉल्यूम प्राप्त केला जातो जेव्हा प्रोग्राम सिंगल सोर्स कोड सूचना वापरून व्यक्त केला जाऊ शकतो ज्याप्रमाणे आपण एखादे फंक्शन म्हणतो की ते छोटे फंक्शन फू आहेत फक्त एकच कोड सोर्स कोड इंस्ट्रक्शन तर आपण म्हणतो की मिनिमम व्हॉल्यूम प्राप्त झाला कारण प्रोग्राम फक्त एक सोर्स कोड इंस्ट्रक्शन वापरून व्यक्त केला जाऊ शकतो उदाहरणार्थ फंक्शन कॉल फू सारखे यात अहो येथे फक्त एकच स्टेटमेंट आहे अशा प्रकारे जर अल्गोरिदम ते इनपुट आणि आउटपुट डेटा डी 1 डी 2 आणि डी एन करेल समजा अल्गोरिदम जर इनपुट आणि आउटपुट डेटा डी 1 डी 2 डीएन एस्टेरा वर कार्य करत असेल तर सर्वात साक्षिनेट प्रोग्राम म्हणजे डी 1 डी 2 डीएन किती एफ समान असेल 1 ते 2 आणि एटा 2 बरोबर एन तर एटाच्या मिनिमम नंबरवर ऑपरेटरची युनिक नंबर 2 असेल आणि ऑपरेशन्सची युनिक नंबर एन असेल म्हणूनच व्ही स्टार किंवा पॉसिबल मिनिमम व्हॉल्यूम आपण 2 प्लस एटा 2 इंटो लॉग 2 इंटो 2 प्लस एटा2 इतके असेल प्रोग्रॅम लेव्हल आता आपण प्रोग्राम लेव्हल नावाची आणखी एक टर्म डिफाइन करू प्रोग्रॅम लेव्हल ज्याला एल असे प्रतिनिधित्व केले जाते ते प्रोग्रामिंग लँग्वेजद्वारे प्रदान केलेल्या अबस्ट्रॅक्शनची लेव्हल मोजते म्हणून एक विशिष्ट प्रोग्रामिंग लँग्वेज जी प्रोग्राम ऑफर करते त्या अबस्ट्रॅक्शनचे लेव्हल काय आहे एल एल व्ही स्टार द्वारे व्ही स्टार म्हणून स्पेसिफाय केले जाऊ शकते जिथे व्ही स्टार पोटेंशिअल मिनिमम व्हॉल्युम आणि व्हॉल्युम असू शकते अशा प्रकारे लँग्वेजच्या प्रोग्रामच्या डेव्हलोपमेंटसाठी जितक्या लँग्वेजची हायर लेवल तितके लँग्वेजसाठी कमी होईल जर कोणत्या लँग्वेजची हाय लेव्हल असेल तर त्या लँग्वेजचा वापर करुन प्रोग्राम डेव्हलोपमेंट करण्यासाठी कमी एफोर्ट केले जातील हा रिजल्ट प्रॉब्लेमचे सोल्युशन करण्यासाठी हाय लेव्हल लँग्वेजत प्रोग्राम डेव्हलोपमेंट करण्यापेक्षा असेंब्ली लँग्वेजमध्ये प्रोग्राम डेव्हलोपमेंट करण्यासाठी अधिक एफोर्ट करतो या वस्तुस्थितीशी सहमत आहे आम्हाला माहित आहे की असेंब्ली लँग्वेजमध्ये डेव्हलोपमेंट होत असताना अधिक एफोर्ट करणे आवश्यक आहे कारण ही एक लो लेव्हल लँग्वेज आहे तथापि जर आपण हाय लेव्हलची लँग्वेज असलेल्या कोणत्या लो लेव्हलची लँग्वेज घेतली तर सहसा कमी एफोर्ट करतो हे या गोष्टीशी जुळते कारण एल इक्वल टू व्ही स्टार बाय व्ही आहे याचा अर्थ असा होतो की एखाद्या लँग्वेजची लेव्हल लो असेल तर त्या लँग्वेजचा वापर करुन त्या प्रोग्रामसाठी डेव्हलोप होण्यासाठी आवश्यक एफोर्ट केला जाईल आम्हाला माहित आहे की जर आपल्याला एखादा प्रोग्राम लिहायचा असेल तर असेंब्ली लेव्हलवरील ही लँग्वेज जी लो लेव्हल लँग्वेज असेल तर ती निवडण्यापेक्षा त्यापेक्षा जास्त एफोर्ट करावे लागतील सेम प्रोग्राम लिहिण्यासाठी सी किंवा सी प्लस सारख्या हाय लेव्हल लँग्वेज आहे

पुढे आम्ही एफोर्टची आणि टाईम डिफाइन करू जे एक्सपोनशील रिक्वायरमेंट आहे प्रोग्राम डेव्हलप करण्यासाठी आवश्यक असलेला एफोर्ट प्रोग्रामिंग लँग्वेजच्या लेव्हलसह प्रोग्राम व्हॉल्यूमचे डिव्हाईड करून प्राप्त केला जाऊ शकतो कोड डेव्हलप करणे म्हणून आम्ही येथे आधीपासूनच कोकोमो टेक्निक वापरुन पाहिले आहे की एफोर्टचा एस्टिमेशन कसा केला जाऊ शकतो येथे प्रोग्राम डेव्हलप करण्यासाठी आवश्यक असलेल्या एफोर्टचा एस्टिमेशन काय डिव्हाईड केला जाऊ शकतो प्रोग्रामिंग लँग्वेजच्या लेव्हलसह प्रोग्राम व्हॉल्यूमचे डिव्हाईड करून जे कोड डेव्हलप करण्यासाठी वापरले जाईल मॅथेमॅटिकली आपण म्हणू शकता की एफोर्ट इक्वल असेल जे एलद्वारे डिव्हाईड केले जाईल जे प्रोग्राम व्हॉल्यूमचे रिप्रेझेन्ट करते एल प्रोग्रामिंग लँग्वेजची लेव्हल काय आहे हे दर्शवते येथे ई सामान्यतः आहे म्हणून सामान्यत ई खालीलप्रमाणे मानला जाऊ शकतो सामान्यत ई प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन आणण्यासाठी आवश्यक नंबर ऑफ मेंटल डिस्क्रिमिनेशन्स आहे तर सामान्यत ई ही प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन आणण्यासाठी आवश्यक नंबर ऑफ मेंटल डिस्क्रिमिनेशन्स आहे आणि प्रोग्राम रीडसाठी आणि समजून घेण्यासाठी आवश्यक एफोर्ट देखील आहेत तर प्रोग्रॅमिंग एफोर्ट ई असे रिटन जाऊ शकते की L चे व्हॅल्यू किती वाढेल आपल्याला माहित आहे की L ची व्हॅल्यू व्ही स्टार च्या इक्वल आहे तर येथे एल ची व्हॅल्यू ठेवल्यास आपल्याला ई च्या व्हॅल्यूइतकी वी व्हॅल्यूइतकी किती व्हॅल्यू दिली तर ते सोपे होईल तर सिम्पलीफिकेशन केल्यावर ते व्ही स्कयेर बाय व्ही देईल या सिम्पलीफिकेशन एल ची व्हॅल्यू व्ही स्टार बाय व्हॅल्यू ठेवणे आपल्याला ई मिळेल प्रोग्रामिंग एफोर्ट ई बरोबरच व्ही स्कयेर बाय व्ही च्या बरोबरीने आहे प्रोग्रामिंग एफोर्ट व्हॉल्यूमच्या स्केयरनुसार बदलत असतो आपण यावरून पाहू शकता की प्रोग्रामिंग एफोर्ट ई हे इक्वेशन कसे बदलते प्रोग्रामिंग एफोर्ट ई तो व्हॉल्युम व्हेरियस स्केयर ऑफ व्हॉल्यूम आहे येथे आपण प्रोग्रामिंग एफोर्ट ई पाहू शकता की व्हॉल्यूमच्या स्केयरप्रमाणे बदलू शकतो प्रोग्रामिंग एफोर्ट व्हॉल्यूमच्या स्केयरनुसार बदलत असतो एक्सपेरियन्सवरून असे दिसून येते की एक्झिस्टिंग प्रोग्रामच्या मेंटेनन्ससाठी आवश्यक असलेल्या एफोर्टशी ई चांगला संबधीत आहे तर हॉलस्टिडने बरेच एक्सपेरिमेंट केले जे इतर रिसर्चर देखील असे एक्सपेरिमेंट केले आणि एक्सपेरियन्स दर्शवितो की एक्झिस्टिंग प्रोग्रामच्या देखभालीसाठी आवश्यक असलेल्या एफोर्टशी ई चांगला संबधीत आहे आणि दुसरे म्हणजे प्रोग्रामरची टाईम येथे कोणती टर्म डिफाइन करेल प्रोग्रामरच्या टाईमची डेफिनेशन ई बाय एस केली जाते जिथे ई एफोर्ट असतो आणि एस स्पीड मेंटल डिस्क्रिमिनेशन्स असते एस चे व्हॅल्यू प्रामाणिकपणे सायकॉलॉजिकली रिजनिंग पासून डेव्हलप केले गेले आहे आणि प्रोग्रामिंग अप्लिकेशन्ससाठी हे रेकमंड केलेले व्हॅल्यू 18 आहे सामान्यत प्रोग्रामिंग अप्लिकेशन्ससाठी एसचे व्हॅल्यू 18 असते म्हणजे स्पीड मेंटल डिस्क्रिमिनेशन्स साधारणपणे किती असते ते 18 वर सेट केले जावे प्रोग्रामिंग अप्लिकेशन्ससाठी एसचे व्हॅल्यू 18 घेतले पाहिजे

आम्ही या क्लासमध्ये हॉलस्टिड सॉफ्टवेयर सायन्स विषयी पाहिले आहे जे ऍनालीटीकलत्मक एस्टिमेशन पद्धती आहे हॉलस्टिडचा थेरी आपल्यास फॉर्मल डेफिनेशन आणि प्रोग्रामची कॉम्प्लिसिटी एजऑफ अंडस्टस्टँडींग आणि अॅबस्ट्रॅक्स् एस्टेराची लेव्हल यासारख्या काँटिफिकेशन ऍट्रीबुटची काँटिफिकेशन डिफाइन करण्याचा एफोर्ट करतो जसे की काही लो लेवल पॅरामीटरवर आधारित नंबर ऑफ ऑपरंड आणि नंबर प्रोग्राम दिसणारे ऑपरेटर हॉलस्टिड सॉफ्टवेयर सायन्स सॉफ्टवेअरच्या लार्ज कलेक्शनतील गुणधर्मांचा ग्रोस एस्टिमेशन पुरवतो परंतु इंडिज्युअल प्रकरणांमध्ये चुकीच्या पद्धतीने वाढवितो तर आम्हाला एक गोष्ट माहित आहे की हॉलस्टिड सॉफ्टवेयर सायन्स कोणत्या मेंटेनन्स एफोर्टचे एस्टिमेशन लावण्यासाठी प्रभावीपणे वापरला जाऊ शकतो हॉलस्टिड सॉफ्टवेयर सायन्स देखील मोठ्या प्रमाणातील सॉफ्टवेअरच्या प्रॉपर्टीचा ग्रोस एस्टिमेशन पुरवतो परंतु जेव्हा इंडिज्युअल प्रकरणांपर्यंत तो वाढविला जातो परंतु इंडिज्युअल प्रकरणांपर्यंत विस्तारित केला जातो त्याऐवजी चुकीच्या पद्धतीने इंडिज्युअल प्रकरणांमध्ये हे चुकीचे एस्टिमेशन देऊ शकते हे या हॉलस्टिड सॉफ्टवेअर बद्दलचे काहीतरी आहे सायन्स जे ऍनालीटीकल एस्टिमेशन पद्धत आहे आम्ही या दोन्ही बुकचे रेफरन्स घेतले आहेत खूप खूप धन्यवाद